तरपुढे आकृती १७ मध्ये दाखविलेल्या सर्किटमध्ये स्त्रोतांद्वारे स्थापित केलेल्या इन्डक्टरमधील प्रारंभिक विद्युतधारा L१ आणि L२ दर्शविलेल्या नाहीत असे गृहीत धरा की काही स्त्रोत आहेत सर्किट मी नंतर दाखवेन तरतेथे काही स्रोत आहेत आणि प्रारंभिक प्रवाहांमध्ये इंडक्टर्समध्ये २ इंडक्टर्स समांतर आहेत आणि ते स्थापित केले गेले आहेत तर t 0 वर स्विच बंद झाला आहे आणि t 0 साठी iL१ iL२ आणि iL३ निश्चित करा एकदा २ कॉईल समस्येमधिल RC सर्किटमधील कॅपेसिटरमध्ये जेथे २ कॅपेसिटर एकसरी जोडणीत होते परंतु या प्रकरणात २ इन्डक्टर्स समांतर असताना सारख्याच प्रकारचे उदाहरण घेतले आहे येथे देखील फक्त एक प्रकरण ते का घेतले गेले आहे आणि शेवटीजर काही अडचण असेल तर तेथे चर्चासत्र असेल तिथे आम्ही सर्व उत्तरे देणार आहोत तर हे एक अतिशय मजेशीर उदाहरण आहे आणि फक्त सर्किटकडे पहा iL१ iL२ आणि iL३ सर्व विद्युतधारांची दिशा दिली आहे आणि इन्डक्टरमधील विद्युतधारा ८ अँपिअर आणि ४ अँपिअर दिल्या आहेत हे त्या सर्किटमध्ये देखील चिन्हांकित केले आहे हे ८ अँपिअर आहे आणि हे ४ अँपिअर आहे आणि हे इन्डक्टर ५ हेनरी आहे आणि हे २० हेनरी आहे आणि उदाहरणामध्ये हे सांगितले आहे कि यामध्ये सर्किट दाखविले आहे प्रारंभिक विद्युतधारा L१ आणि L२ स्त्रोतांद्वारे स्थापित केल्या गेल्या आहेत ते दाखविले नाही गरज नाही आपण असे गृहीत धरू कि त्या स्थापित केल्या गेल्या आहेत t 0 साठी स्विच बंद आहे आणि t 0 साठी iL१ iL२ आणि iL३ निर्धारित करावे लागेल हे t 0 साठी iL१ iL२ आणि iL ३ आहे आणि t 0 वर स्विच बंद झाला आहे याचा अर्थ यावेळी स्विच बंद आहे आता हे बघा जर त्यामध्ये पाहिले तर हे ५ हेनरी आणि २० हेनरी समांतर आहेत तर हे समतुल्य शोधण्यासाठीच्या रोधासारखे आहे ज्या मार्गाने आपण समतुल्य रोध शोधला आहे तेथे सुद्धा समतुल्य इन्डक्टन्स शोधायचा आहे तर ५ हेनरी आणि २० हेनरी इन्डक्टर्स समांतर आहेत म्हणून Leq४ हेनरी आहे तर हे अगदी सोपे आहे इन्डक्टर १ आणि इन्डक्टर २ साठी प्रारंभिक विद्युतधारा iL १० आणि iL२० या ८ अँपिअर आणि ४ अँपिअर आहेत तर येथे iL १० ८ अँपिअर आहे आणि iL२० ४ अँपिअर आहे म्हणून i Leq इन्डक्टर विद्युतधारा ही iL १० iL२० म्हणजे १२ अँपिअर असेल म्हणूनप्रत्यक्षात i Leq iL १० iL२० म्हणजे ८४१२ अँपिअर आहे दोघांची आपण बेरीज करीत आहोत तर समतुल्य इंडक्टन्स ४ हेनरी आहे समांतर समतुल्य ४ हेनरी आहे आणि हे व्होल्टेज v आपण काही बिंदूवर घेतले आहे आणि ही विद्युतधारा i३ आहे जर यामध्ये पाहिले तर प्रत्यक्षात हे उघडताच हे उघडले आहे ते उघडताच हे २ समांतर समतुल्य आपण घेतले आहेत आणि ही विद्युतधारा i३ आहे तरआणि हे ८Ω रोध आहे तर हे समतुल्य सर्किट आहे आता त्या प्रकरणात τ LeqR आहे तर Leq ४ हेनरी आहे आणि R८Ωआहे म्ह्णून ४ भागिले ८ म्हणजे ० ५ सेकंद म्हणजे ζ ० ५ सेकंद आहे म्ह्णून i३ साधारणपणे आपणास माहित आहे की ii0 to the power tτ आहे तर येथे देखील i३प्रारंभिक विद्युतधारा iLeq १२ अँपिअर आहे आणि मी नमूद केले आहे कि आपणास कोठेतरी ζ ३ ५ सेकंद मिळाले आहे तर मुळात आपल्याला हे माहित आहे हे i३ साठी आहे परंतु सर्वसाधारणपणे आपणास माहित आहे कि i I0 आहे ते कॅपिटल I0 किंवा स्मॉल I0 समजा तर हे e tζ आहे तर या प्रकरणात ζ ० ५ सेकंद आहे म्हणूनच हे २t येत आहे आणि हे I0ते एकत्रित इन्डक्टर्स ही प्रारंभिक विद्युतधारा १२ अँपिअर आहे तसेच आपण ते ८४१२ केले आहे म्हणूनच ते १२ e to the power २t आहे हे दिले आहे कि t 0 आहे तर म्हणून८Ω रोधकातून i३ विद्युतधारा आहे मला ते स्पष्ट करू द्या तर८ Ω रोधकातून i३ विद्युतधारा आहे V i३ t आहे कारण ८Ω रोधातून i३ विद्युतधारा वाहत आहे हे सर्किटमध्ये दिले आहे तर८i३ जर गुणाकार केला तेथे i३ ठेवल्यास ते ९६ e २t व्होल्ट बनेल तर t0 असताना येथे t० ठेवा नंतर V0९६ बनेल तर याचा अर्थ हे जर या सर्किटकडे गेले तर ती प्रारंभिक विद्युतधारा i३ असेल म्हणजेच t० असताना हे व्होल्टेज ९० किंवा ९६ असेल तर पुढील एक म्हणजे पुढे जेव्हा आपण लिहित आहोत आपणास माहीत आहे कि iL१ म्हणजे V सर्वसाधारणपणे V Ld id t आहे इन्डक्टर १ आणि इन्डक्टर २ साठी सारखेच आहे तेथे २ समांतर इन्डक्टर आहेत जेव्हा ते बनविले जाईलमला म्हणायचे आहे की आपणास माहित आहे की सर्वसाधारणपणे v L di dt आहे म्हणजे di १Lनंतर v dt आहे जर हे यासारखे इंटिग्रेट केले तर सर्वसाधारणपणे ते १L v dt आहे तर हे i३v आहे आणि हे इन्डक्टर १ साठी आहे आणि हे L१ आहे हे सर्व ठीक आहे परंतु यानंतर तेथे iL१० आहे कारण तेथे प्रारंभिक विद्युतधारा ४ अँपिअर होती तर आपण येथे चिन्ह का घेतले आहे तर किंवा हा एक प्रश्न आहे L हे कॅपेसिटरसारखे आहे मी हा प्रश्न ठेवला आहे तर जेव्हा या व्हिडिओ व्याख्यानातून जाऊ मला आशा आहे तर या १ किंवा २ गोष्टी मी फक्त तुम्ही योग्य उत्तर देऊ शकता की नाही हे पाहण्यासाठी सोडून देत आहे फक्त उत्तर चर्चासत्रात ठेवा त्या वेळी आपण ते पाहू अन्यथा मी लगेच उत्तर देईन काळजी करू नकापरंतु फक्त काही विचार करायला लावण्यासाठी हे सोडून देत आहे मी माझ्या बाजूने सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करीत आहे मी सर्व काही सांगण्याचा माझ्या परीने प्रयत्न करीत आहेपरंतु हे १ किंवा २ मी विचार करण्यासाठी सोडत आहे तर हे मूल्य ८ अँपिअर आहे iL१ हे ८ अँपिअर आहे म्हणून ते प्रत्यक्षात १ ६ ९ ६ e २t अँपिअर येत आहे हे t किंवा ० असताना आहे पुढे त्याचप्रमाणे २ कॅपेसिटर एकसरी जोडणीत असताना हाच प्रश्न होता तसेच iL२ साठी देखील सारखेच आहे येथे ते ५ हेनरी होते L१ हे ५ हेनरी होते येथे ते २० हेनरी आहे आणि ते ० ते t ९६ e २t dt iL२० आहे तर येथे देखील चिन्ह आहे तर हा एक प्रश्न आहे की ते का आहे म्ह्णून जर सर्व ठेवले इंटिग्रेशन केले आणि सरलीकृत केले आणि जर प्रारंभिक स्थितीतील विद्युतधारा iL२० ठेवली माझ्या मते ती ४ अँपिअर होती येथे ते ४ अँपिअर ठेवा आणि आपणास iL२ १ ४ e २t अँपिअर मिळेल ही विद्युतधारा iL२ आहे उदाहरण खूप सोपे आहे परंतु फक्त एक गोष्ट आहे कि iL १ आणि iL२ साठी चिन्ह का आहे तर ही एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण झाल्यानंतर सर्वकाही आहे आणि हे i३V म्हणजे हे ते आहे जेव्हा आपण ते t० वरती घेत आहोत तर हे i३V म्हणजे जेव्हा हा स्विच बंद झाला आहे ही विद्युतधारा i३ आपण घेतली आहे तर हे Vआहे आणि हे सारखेच आहे यावरती आणि यावरती विद्युतधारा i३ आहे म्हणूनच त्या विद्युतधारा iL१ आणि iL२ आपणास मिळाल्या आहेत आणि प्रारंभिक विद्युतधारा दिली आहे तर फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे iL iL१० आणि iL२० विद्युतधारा या २ अभिव्यक्तीमध्ये का घेतल्या आहेत हा प्रश्न आहे तर पुढे ते दुसरे उदाहरण आहे या प्रकरणात सर्किटमध्ये स्विच आहे उदाहरण ७ मध्ये सर्किटमधील स्विच t० वरती बऱ्याच काळासाठी चालू आहे स्विच बंद झाला आहे t० साठी I ची गणना करा आपणास ते शोधायचे आहे स्विच चालू झाला आहे आणि तो बऱ्याच काळासाठी चालू आहे जर हा स्विच बराच काळ चालू असेल याचा अर्थ हा स्विच चालू आहे आणि अशा परिस्थितीत काय होईल जर स्विच बराच काळ चालू असेल तर हा इन्डक्टर DC प्रमाणे काम करेल कारण हा DC स्त्रोत आहे तो शॉर्ट सर्किट सारखा असेल अशावेळी काय होईल हा रोध जरी या रोधातून विद्युतधारा वाहत असेल तरी तो पूर्णपणे वेगळा असेल कारण मी हे सांगत आहे कि विद्युतधारा प्रवाह अशाप्रकारे असेल कारण हा स्विच बराच काळ चालू होता तर DC साठी जेव्हा स्विच बराच काळ चालू असतो इन्डक्टर शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करेल तर कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून कार्य करेलया गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील तर जर ते तसे असेल तर फक्त सर्किट कसे आहे ते पहा मला वाटतं की मी इथे यासाठी बनवले असावे तर हे जर असे असेल तर हे समतुल्य सर्किट आहे ही गोष्ट तेथे असणार नाही हे ७ Ω तेथे राहणार नाही कारण हे इन्डक्टर शॉर्ट सर्किट आहे म्हणजे कोणतीही विद्युतधारा वाहणार नाही तर सर्किट असे असेल तर हे ७Ω तेथे नसावे तर म्हणूनच ते ४ V आहे आणि काही विद्युतधारा i१ येथे वाहत आहे i१ वाहत आहे आणि हे ५ Ω आणि २ Ω समांतर आहेत त्यामध्ये विद्युतधारा i आहे आता यामध्ये नंतर i१ विद्युतधारा मिळविण्यसासाठी हे साधे DC सर्किट आहे ते सोपे आहे विद्युतधारा i१ मिळविण्यासाठी हे ५ Ω आणि २ Ω ते समांतर आहेत त्यासोबत हे ३ Ω एकसरी जोडणीत आहे तर R समतुल्य हे ३५२ म्हणजे ३१० भागिले ७ Ω आहे हे R समतुल्य आहे आणि म्हणून i१ हे समतुल्य असेल तर नंतर मी दुसरे सर्किट काढत नाही हे समजण्यासारखे आहे म्हणून ते ४ भागिले ३१०७ अँपिअर असेल कारण हे स्रोत ४V आहे जर हे असे असेल तर i१ ४ भागिले ३ १० भागिले ७ म्हणजे २८३१ अँपिअर असेल आता ही विद्युतधारा विभागणी i ही ५ भागिले ५२ i१ असेल ही विद्युतधारा i१ आपणास माहीत आहे तर ही विद्युतधारा i ही येथे सुद्धा t च्या संदर्भात सांगायची असेल तर या २ Ω रोधातून ती विद्युतधारा विभागणी काय आहे ती i५ विद्युतधारा विभागणी नुसार ५ भागिले ५२ i १ आहे ही विद्युतधारा विभागणी आहे म्हणून ५ भागिले ७ i१ असेल तर मला ते स्पष्ट करू द्या तर या प्रकरणात हे ५ भागिले ५२ i १ आहे तरते i हे प्रत्यक्षात फक्त १ मिनिट १ सुधारणा मी करतो हे ठेवले नाही तर बरे होईल मी सरळ ते i म्हणून लिहीत आहे तर t0 साठी ते २०३ अँपिअर आहे ही प्रारंभिक स्थिती आहे तर चुकून मी ते i बनवले आहे तर t हे बरे राहील तर मला ते स्पष्ट करू द्या तर इन्डक्टरमधील विद्युतधारा त्वरित बदलत नाही म्हणजे I0 २०३१ अँपिअर आहे I साठी ही प्रारंभिक गोष्ट आहे स्विच बंद आहे आणि i३ स्रोत खंडित केला आहे आणि ही गोष्ट आकृतीमध्ये दाखविली आहे t0 साठी स्विच बंद आहे तर आता सर्किटवर येऊ प्रथम t 0 असताना स्विच बंद आहे स्विच बंद आहे म्हणजे हा भाग तेथे नाही तर जर हा भाग तेथे नसेल तर हे सर्किट कसे आहे ते पहा तर या प्रकरणात ही विद्युतधारा i तेथे आहे ३ हेनरी इन्डक्टर तेथे आहे आणि २ Ω आणि ५Ω तेथे एकसरी जोडणीत असतील तर म्हणजे हे २५ आहे हे ७ Ω आहे आणि हे ७Ω ७Ω हे समांतर आहेत तर समतुल्य म्हणजे ७७ भागिले७७ असेल म्हणजे ते प्रत्यक्षात ७ भागिले २ आहे तर हे समतुल्य ७ भागिले २Ω आहे नंतर τ हे lR वेळ स्थिरांक जो काही येईल L हे ३ हेनरी आहे तर या प्रकरणात Req ४९ भागिले ४ म्हणजे ७ भागिले २Ω आहे मी त्यासाठी लिहिले नाही परंतु ते ७ भागिले २Ω आहे तर वेळ स्थिरांक LReq आहे तर३ भागिले ४९१४ म्हणजे ६७ सेकंद आहे अशा प्रकारे i I0 e tζ आहे हे आपणास माहित आहे तरते २०३१ आहे आणि ζ हे ६७ सेकंद मिळाले आहे ते ठेवल्यास आपणास २०३१ e ७ζ६ अँपिअर मिळेल तर म्हणजे t0 साठी i० ६४५ e ७ζ६ असेल तर हे सोपे उदाहरण आहे फक्त आपणास dc संदर्भात थोडीशी मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे जर स्विच बराच काळ चालू असेल तर तो इंडक्टर शॉर्ट सर्किट म्हणून काम करेल आणि कॅपेसिटरच्या बाबतीत DC साठी ते ओपन सर्किट म्हणून कार्य करेल ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तर मला आशा आहे की हे सोपे उदाहरण समजले असेल तर पुढे आकृती २२ मध्ये दाखविलेल्या सर्किटमध्ये ix Vx आणि I म्हणजे ix निश्चित करायचे आहे ही विद्युतधारा ix आहे नंतर Vx म्हणजे ३Ω रोधातील विद्युतधारा आणि i निश्चित करायची आहे ही विद्युतधारा i इन्डक्टरमधून वाहत आहे असे गृहीत धरा कि येथे स्विच बराच काळ बंद आहे या प्रकरणात उलट दिले आहे कि स्विच बराच काळ बंद होता तर जर स्विच बराच काळ बंद केला गेला असेल तर प्रथम आपणास प्रारंभिक स्थिती पहावी लागेल तर मला हे स्पष्ट करू द्या तर जेव्हा स्विच बराच काळ बंद होता तर हे सर्किट असेल कारण जर स्विच बराच काळ बंद असेल तर याचा अर्थ असा की हे open १०० V आहे आणि इन्डक्टर शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करतो म्हणून ते शॉर्ट आहे तर अशा परिस्थितीत काय होईल की जर तो बराच काळ बंद असेल तर विद्युतधारा अशा प्रकारे वाहत जाईल आणि ६Ω रोधातून विद्युतधारा वाहणार नाही कारण ते शॉर्ट सर्किटसारखे कार्य करेल तर येथे विद्युतधारा नसेल तरती विद्युतधारा हा मार्ग घेईल ती अशी जाईल तर विद्युतधारा वाहत नसेल तर प्रारंभिक विद्युतधारा ix ही ० आहे आणि इन्डक्टरमधील प्रारंभिक विद्युतधारा i आहे ते २Ω आहे आणि ३Ω हे उघडे असेल हे बऱ्याच काळासाठी बंद आहे आणि फक्त t 0 साठी ते ते चालू होते तरतो बराच काळ बंद होता म्हणून प्रारंभिक विद्युतधारा म्हणजे I0 ही १०० भागिले २३ म्हणजे २० अँपिअर आहे जी इन्डक्टरमधून वाहणारी प्रारंभिक विद्युतधारा आहे आणि ix ही ० असेल तर मला ते स्पष्ट करू द्या आणि जर प्रारंभिक विद्युतधारा i३ शोधायची असेल तर Vx हे म्हणजे ३२० असेल तर ते ६० V असेल याचा अर्थ जर प्रारंभिक व्होल्टेज Vx शोधायचे असल्यास ते ३२० म्हणजे ६०V असेल तर हे सर्किट मी काढलेले आहे तर ६Ω पूर्णपणे विलग झाले आहे येथे विद्युतधारा वाहत नाही तर स्विच बराच काळ बंद होता आणि हे २Ω ३Ω एकसरी जोडणीत आहेत मी ते बनवले आहे तर ix०० आहे मी सांगितले आहे आणि ही विद्युतधारा i आहे तर प्रत्यक्षात हा स्विच या गोष्टीसाठी चालू आहे म्हणून मी अधिक चांगले सुचवेन कि t लिहिण्याऐवजी प्रारंभिक स्थितीत मी i३ लिहिले आहे t लिहू नका तर I0२० अँपिअर आणि हे v0 आहे ते ६०V आहे याचे कारण असे आहे की हे t 0 आहे अर्थातच तेथे एक गोष्ट आहे मी नमूद केल्याप्रमाणे t 0 आहे तर येथे देखील i करू शकतो सर्व t 0 साठी i देखील वैध आहे परंतु फक्त ते I0 आणि vx साठी बनवा दोन्ही वैध आहेततरीही मी ते बनवले आहे कारण जसा आपण येथे उल्लेख केला आहे मी हे एक दुर्लक्षित करतो जर यामध्ये उल्लेख असेल तर i आणि Vxआहे जर त्याचा उल्लेख नसेल तर I0 आणि v0 असे प्रारंभिक मूल्य ठेवा तर आणि म्हणूनच मी I0 २० अँपिअर लिहिले आहे जी प्रारंभिक विद्युतधारा आहे तर मला ते स्पष्ट करू द्या तर आता t 0 साठी स्विच चालू आहे तर i३ स्रोत शॉर्ट सर्किट आहे याचा अर्थ सर्किटमध्ये t० वरती स्विच चालू झाला आहे म्हणजेहा i३ स्रोत शॉर्ट सर्किट केला आहे कारण हे शॉर्ट केले आहे तर त्या प्रकरणात समतुल्य सर्किट काय असेल तर अशा परिस्थितीत काय होईल हे समतुल्य सर्किट आहे i३ स्त्रोत शॉर्ट सर्किट केले आहे तर हे ३Ω आणि ६Ω रोध समांतर आहेत आणि त्यांचे समतुल्य हे ६३ भागिले ६३ असेल तर २ Ω आहे आणि हे एक हेनरी इन्डक्टर आहे तर याचा अर्थ समांतर रोध लिहीत आहे परंतु त्याच वेळी इन्डक्टर टर्मिनलवर हे या R थेविनिन सारखे आहे म्हणजेच दोन रोध समांतर आहेत म्हणून ३६ भागिले ३६२Ω आहे आणि आपण ζLR थेविनिन लिहीत आहोत म्हणजे L हे १ हेनरी आहे येथे L हे १ हेनरी आहे आणि R थेविनिन हे २ आहे तर ζअर्धा सेकंद आहे आता आपणास माहित आहे की स्रोत सर्किटसाठी ii e tζ आहे तर t 0 साठी I0२० आणि ζ१२ म्हणून e २t अँपिअर आहे KVL लागू करून आपणाजवळ vx vL ० आहे आता येथे या सर्किटमध्ये KVL लागू करा तर हे पाहिले तर v v x vL ० आहे तर सर्किटमध्ये KVL लागू करा मला ते स्पष्ट करू द्या तर vx vL L did t आहे तर ते L हे १ हेनरी आहे म्हणून १ आणि didt या १ चे डेरीवेटीव्ह घ्या म्हणून २० २ e २t आहे तर vx हे t 0 साठी ४० e २t असेल तरआणि ix vL ६ आहे कारण हे i३ जे काही मिळाले आहे हे ६Ω आणि १ हेनरी समांतर आहेत तरयावरील व्होल्टेज vL आणि विद्युतधारा ix आहे सर्वसाधारणपणे हे vL आहे t लिहीत नाही नंतर आपण बघू की समजून घ्या हे भागिले ६Ω रोध ही विद्युतधारा आहे तर या प्रकरणातआपण लिहीत आहोत कि ix vL ६ आहे तर vL दिले आहे आपणास vL vL L didt हे मिळाले आहे तर vx हे इतके आहे आणि vL आपण लिहित आहोत का कारण येथे हे vx vL आहे आणि vx हे इतके मिळाले आहे याचा अर्थ vL vx आहे तर ते प्रत्यक्षात ४० e २t आहे म्हणूनच येथे चिन्ह आहे तर ४० e २t६ आहे तर ix २०३ e २t अँपिअर आहे हे सर्व काळासाठी सेट केले आहे याचा अर्थ जर हे नमूद केले कि t0 साठी ix ० अँपिअर आहे आणि t0 साठी ix २०३ e २t अँपिअर आहे अशा प्रकारे लिहिले पाहिजे जेव्हा सर्व t म्हणतो तेव्हा ते प्रत्यक्षात इन्फिनिटी ते इन्फिनिटी असते तरम्हणूनच t 0 साठी ते ० अँपिअर आहे आणि ix हे २०३ मिळाले आहे त्याचप्रमाणे i३ साठी आपणास ते ६०V मिळाले आहे जे t बरोबर 0आहे आणि ४० e २t त्या वेळी याचा उल्लेख करा जेव्हा vx ६०V आहे याचा उल्लेख करण्याचा प्रयत्न करू नका तर आपण असे गृहीत धरू की ते प्रारंभिक मूल्य आहे परंतु कोणत्याही गोष्टीसाठी t 0 साठी ते ६० V आहे त्याचप्रमाणे हे सुरुवातीला सर्व t 0 साठी ते २० अँपिअर आहे आणि स्विच चालू होता मला वाटते की या प्रकरणात तो बराच काळ बंद होता आणि t 0 साठी २० e २t अँपिअर आहे जर सर्व वेळ म्हटले तर या प्रकारे उत्तर लिहू उत्तर साधारणपणे इन्फिनिटी ते इन्फिनिटी जो काही खंडित वेळ असेल तो लिहा तरपुढे मला आशा आहे की स्त्रोतापर्यंत मला माहित आहे की इथेपर्यंत स्रोत मुक्त सर्किट आहे जे आपण अभ्यासले आहे तर पुढे असे आहे की सिंग्युलॅरिटी फंक्शन आहे कारण आपणास सर्किटमध्ये जेथे स्रोत आहे ते घ्यावे लागेल तर त्याआधी आपण थोडेफार सिंग्युलॅरिटी फंक्शन बद्दल शिकू तरसिंग्युलॅरिटी फंक्शन हे ते फंक्शन आहे जे एकतर खंडित आहेत किंवा ज्यास खंडित डेरीवेटीव्ह आहेत तर सिंग्युलॅरिटी फंक्शनचा मूलभूत समज आपणास प्रतिसादचा विशेषतः RC किंवा RL सर्किटच्या स्टेप प्रतिसादचा अर्थ लावण्यास मदत करेल तर सिंग्युलॅरिटी फंक्शनला स्विचिंग फंक्शन देखील म्हणतात तर कधीकधी याला स्विचिंग फंक्शन म्हणतात सर्व मी रेखांकित केले आहे आणि हे सर्किट विश्लेषणासाठी खूप उपयुक्त आहे तर सर्किट विश्लेषणामध्ये ३ सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे सिंग्युलॅरिटी फंक्शन म्हणजे युनिट स्टेप फंक्शन युनिट इम्पल्स आणि युनिट रॅम्प हे ३ फंक्शन्स एक म्हणजे युनिट स्टेप युनिट इम्पल्स आणि युनिट रॅम्प सर्व अधोरेखित केले आहेत तर या 3 फंक्शन्सचा मूलभूत समज फस्ट ऑर्डर सर्किटचा अर्थ लावण्यास मदत करतो तर स्वतंत्र DC i३ किंवा विद्युतधारा स्त्रोताच्या अचानक अनुप्रयोगानंतर प्रथम आपण हे एक एक करून समजून घेऊ नंतर आपण त्याकडे जाऊ जेव्हा सर्किटमध्ये वेळ स्रोत असतील त्यावेळी आपण क्षणिक प्रतिसाद पाहू आणि आपणास आढळून येईल कि सर्व गोष्टी खूप सोप्या आहेत तर युनिट स्टेप फंक्शन मुळात युनिट स्टेप फंक्शन या प्रकारचे सिंग्युलॅरिटी फंक्शन स्टेप फंक्शन रॅम्प फंक्शन सर्व गोष्टींचा मुख्यतः सर्किटमध्ये तसेच कंट्रोल सिस्टीममध्ये वापर केला जाईल तरयुनिट स्टेप फंक्शनसाठी t 0 असताना u हे ० आहे आणि t 0 साठी १ आहे तर t0 साठी u ० आहे आणि t 0साठी u १ आहे तरहे युनिट स्टेप फंक्शन परिभाषित करेल तरते आहेपण तेथे एक गोष्ट आहे ते t० वरती अपरिभाषित आहे परंतु जेव्हा ते t० वरती अपरिभाषित आहे ते t0 वरती ० आहे आणि t 0 वरती १ आहे परंतु t ० वरती ते अपरिभाषित आहे जेथे ते अचानक ० ते १ बदलते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती परिमाणरहित राशी आहे ही गोष्ट आपण आपल्या लक्षात ठेवली पाहिजे ती परिमाणरहित राशी आहे तर आकृती २५ युनिट स्टेप फंक्शन दर्शवते तर हे युनिट फंक्शन आहे सर्व वेळ साठी युनिट टाइम फंक्शन परिभाषित करा तर हे युनिट टाइम फंक्शन आहे परंतु लक्षात आहे ते t० वरती ते अपरिभाषित आहे तर या प्रकरणात u परिभाषित केले आहे हे युनिटी आहे आणि हे आपण रेखांकित केल्याप्रमाणे आहे कारण t0 साठी ते ० आहे तर परंतु t ० साठी ते परिभाषित केले आहे तर t 0 ऐवजी जर t i३ वर अचानक बदल झाला म्हणजे i३ आहे तर काय होईल समजा t i३ ऐवजीजर t i३ वर अचानक बदल झाला म्हणजे i३ आहे युनिट स्टेप फंक्शन असे सादर केले जाऊ शकते की जर tt0 वर t0 0 असेल तर नंतर t t0 साठी u0 आहे आणि t t0 साठी ते १ आहे आणि t t0 साठी ते अपरिभाषित आहे तर आकृती २९ हे दर्शवते कि ते u हे t० सेकंद ने विलंबित झाले आहे आणि ते आकृतीमध्ये दर्शविले आहे तर ते विलंबित झाले आहे म्हणून ते असे बनवले आहे हे i ३ आहे आणि हे i ३ आहे आणि हे १ आहे तर हे ut i ३ हे i ३ ने विलंबित झाले आहे आता जर ते i ३ ने आगाऊ सुरुवातीचे असेल तर ते कसे दिसेल तरपुढे जर t t० वरती अचानक बदल झाला तर त्या प्रकरणात युनिट स्टेप फंक्शन ut t० हे t t० साठी 0 आहे आणि t t० साठी १ आहे तरहे समीकरण ३० आहे ते दर्शवते की u हे t० सेकंदाने आगाऊ सुरुवातीचे आहे आणि ते आकृती २७ मध्ये दर्शविले आहे तर ते आगाऊ सुरुवातीचे आहे तर हे t० आहे आणि हे १ आहे आणि ही पुन्हा जाड रेषा आहे मी निळ्या रंगाने चिन्हांकित करत नाही ही t० साठी निळी रेषा आहे t० हे ० आहे तर ही जाड रेषा आहे आणि हे t0 आहे आणि ही ut t0 वेळ आहे तर युनिट स्टेप फंक्शन हे t0 ने आगाऊ सुरुवातीचे आहे तर हे ३ ते u आहे याचा अर्थहे u समजले आहे हे u आहे हे u आहे हा आलेख आहे आणि हे utt0 आहे जर ते t0 ने आगाऊ सुरुवातीचे असेल तर हा आलेख आहे आपण युनिट स्टेप फंक्शन दाखवू तर स्टेप फंक्शन हे विद्युतधारा किंवा i३ मधील अचानक बदल दर्शविण्यासाठी वापरले जाऊ शकते आणि अशा प्रकारचे अचानक बदल हे डिजिटल संगणक आणि नियंत्रण प्रणालीच्या सर्किटमध्ये घडून येतात उदाहरणार्थआपण t0 विचारात घेऊया t t0 साठी v0 आहे आणि tt0 साठी vV0 आहे हे समीकरण ३१ आहे समजाहे t0 आपण असे लिहीत आहोत जर ते ० असेल तर t t0 आणि v0 असेल तर tt0 आपण असे लिहीत आहोत हे युनिट स्टेप फंक्शनच्या स्वरूपात vV0 u असे सादर केले जाऊ शकते आपण हे स्टेप फंक्शन सोडवू हे u t t0 साठी ० आहे आणि tt0 साठी ते १ आहे आणि गुणिले u आहे जर हे u असेल तर हे t0 असे दिले असेल तर आपण हे u असे लिहितो आपणास माहीत आहे कि t t0 साठी ते ० असेल तर v हे ० असेल आणि tt0 साठी u हे १ असेल तरत्या प्रकरणात v हे v0असेल हे आपण पाहिले आहे ज्यावरून आपण पाहिले आहे जेव्हा t हे t t0 आहे तेव्हा u आहे तरत्या प्रकरणात v हे ० असेल आता मला ते स्पष्ट करू द्या तर त्याचप्रमाणेजेव्हा t t0 असेल u १ आहे याचा अर्थहे एक v0 असेल तर ही अभिव्यक्ती हे संपूर्ण समीकरण ३१ हे या स्वरूपात लिहिली जाऊ शकते तर हे समजण्यासारखे आहे हे समीकरण हे समीकरण ३२ म्हणून दर्शविले जाऊ शकते तर मला ते स्पष्ट करू द्या आणि जर t t0 असेल तर नंतर हे समीकरण ३२ v v0u असे लिहिले जाऊ शकते तर हे फक्त सर्किट आहे तर आकृती २८ व्होल्टेज स्रोत v0u दर्शविते आणि त्याचे समतुल्य सर्किट दर्शविले आहे तर हा व्होल्टेज स्रोत V0u दिला आहे t 0 साठी ते u आहे आणि t 0 साठी ते v0 असेल तर जेव्हा स्विचची स्थिती अशी असेल तर हे १ आणि २ हे प्रत्यक्षात हे ० आहे कारण १ आणि २ हे शॉर्ट सर्किट आहे जर हे १ आणि २ असेल तर असे बनवा तर स्विचची स्थिती अशी असेल तर ते शॉर्ट सर्किट आहे तर त्या प्रकरणात मी म्हणू शकतो कि उदाहरणार्थ t 0 आहे तर त्या प्रकरणात तेथे कोणतेही आउटपुट नसेल t0 वरती ते V१२ हे ० आहे ते V१२v० आहे परंतु जेव्हा स्विच या स्थितीतून त्या स्थितीत गेला आहे म्हणजे हे जेव्हा तेथे असेल जेव्हा हे जोडले असेल ते विसरा जेव्हा हे जोडले असेल त्यावेळी V१२V0 आहे तरहे सर्किट v0 u घेते मला ते स्पष्ट करू द्या हे येथून समतुल्य सर्किट आहे V0 निवडले आणि हे स्विचिंग लॉजिक बनवेल तरफक्त एक सेकंद थांबा तरया मार्गाने हे बनवू शकतो तर व्होल्टेज स्रोत v0 u आहे आणि ते समतुल्य सर्किट आहे आणि मी जे काही सांगितले आहे त्याचे स्पष्टीकरण दिले आहे हे स्पष्ट आहे किटर्मिनल १ आणि २ शॉर्ट सर्किट आहेत म्हणजे t 0 साठी v ० आहे आणि t 0 साठी मी सांगितले आहे कि टर्मिनल १ आणि टर्मिनल २ वरती V१२ V0 आहे